ई शिक्षण सामग्री तयार करण्यासाठी विविध माध्यमांच्या विपुल उपलब्धतेमुळे डिझाइनर्सना काय वापरावे किती वापरावे आणि केव्हा वापरावे अशा विविध प्रश्नांचा सामना करावा लागतो असे शिकवले जाते की मल्टीमीडिया विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवते त्यांचे लक्ष वेधून घेते प्रभावीपणे माहिती देते आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची गरज भागवते त्याच बरोबर आपल्याला हे देखील सुनिश्चित करावे लागेल की माध्यमांच्या अत्याधिक वापरामुळे विद्यार्थी दबून जाऊ नयेत तर माध्यमांचा योग्य वापर करावा हे आपण कसे ठरवायचे यासाठी काही संशोधन आधारित मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत का मल्टीमीडिया तत्त्वे नावाचा तत्त्वांचा एक समूह आहे जो ई शिक्षण सामग्रीसह माध्यमांना प्रभावीपणे इंटिग्रेट कसे करावे यासाठी मार्गदर्शक सूचना प्रदान करतो अनेक मल्टीमीडिया तत्त्वांकडे लक्ष देताना आपण या आठवड्यात त्यातील काहींची माहिती घेऊ आपण ज्या मल्टीमीडिया तत्त्वावर चर्चा करणार आहोत त्यातील प्रथम तत्व हे तत्व असे सांगते की ई शिक्षण ची सामग्री प्रभावीपणे पोहचविण्यासाठी आपण ग्राफिक्स तसेच शब्दांचा या दोन्हीचा वापर केला पाहिजे शब्द आणि ग्राफिक्स दोन्ही समाविष्ट करून विद्यार्थ्यांना सामग्री सोबत व्यस्त ठेवण्यात मदत होते तसेच असे करणे वेगवेगळ्या सादरीकरणामध्ये संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांच्या पूर्वीच्या ज्ञानासोबत इंटिग्रेट करतात हे स्पष्ट होऊ शकते परंतु कोणत्या प्रकारच्या माहितीसाठी कोणत्या प्रकारचे ग्राफिक्स वापरावे याबद्दल काही शिफारसी आहेत चला त्यातील काही पाहू या उदाहरणार्थ प्रतिनिधिकात्म ग्राफिक्स मध्ये केवळ प्रतिमा काही महितसह असू शकते अशा प्रतिमा संकल्पना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात दुसरीकडे संबंधीत ग्राफिक्स प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध पॅरामीटर्समध्ये परिमाणात्मक संबंध दर्शविण्यासाठी वापरले जाऊ शकतात दुसरीकडे परिवर्तनशील ग्राफिक्स स्थान आणि वेळातील बदलांविषयी माहिती देतात ते पुन्हा प्रक्रिया आणि प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणखी एक प्रकारचा ग्राफिक्स म्हणजे व्याख्यात्मक ग्राफिक्स या ग्राफिक्सचा वापर अमूर्त किंवा अदृश्य संकल्पना अधिक मूर्त आणि ठोस करण्यासाठी केला जाऊ शकतो त्यांचा उपयोग संकल्पना प्रक्रिया किंवा तत्त्वे सांगण्यासाठी केला जाऊ शकतो संघटनात्मक ग्राफिक्स भिन्न घटकांमधील परिमाणात्मक माहिती तयार करू शकतात जसे की तथ्ये आणि संकल्पनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अशा ग्राफिक्सचा पुन्हा एकदा वापर केला जाऊ शकतो पुढे जाण्यापूर्वी येथे एक प्रतिबिंब स्थान आहे एका शिक्षकेला आपल्या विद्यार्थ्यांना फुलपाखराच्या जीवनचक्राबद्दल शिकवायचे आहे ती खालील शब्द आणि चित्रांच्या संयोगाने ई सामग्री तयार करते आपणास असे वाटते का ही सामग्री मल्टीमीडिया तत्त्वाचे अनुसरण करते आपले पर्याय काळजीपूर्वक निवडा आणि मग आपण पुढे जाऊ शकता आपल्यातील बर्याच जणांनी या गोष्टीचे कौतुक केले असेल की शिक्षिकेने तिची ई शिक्षण सामग्री तयार करताना ग्राफिक्स तसेच शब्द दोन्ही वापरले आहेत कदाचित तिने हे देखील पाहिले असेल की तिने फुलपाखरांच्या वास्तविक प्रतिमा तिच्या सामग्रीत वापरल्या आहेत तथापि येथे निश्चितपणे सुधारणा करायची संधी आहे असे दिसते की शिक्षिकेने त्या प्रतिमांचा वापर विचार म्हणून केला परंतु ग्राफिक्सचा प्रभावी उपयोग माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी केला नाही ग्राफिक्सचा अधिक प्रभावी उपयोग हा जेव्हा फुलपाखराची जीवनचक्र प्रगती दर्शविण्याकरता ग्राफिक्सचा वापर केला असता तेंव्हा झाला हे आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्यावर आणते व्हिज्युअलचा वापर ई शिक्षण सामग्रीस पूरक असणे आवश्यक आहे जेणेकरुन शिकणा यांना अधिक शिक्षण मिळेल आपण या प्रतिमेमध्ये पाहू शकतो की व्हिज्युअल्स फुलपाखराच्या जीवन चक्रातील पैलूवर जोर देते आणि मजकूर यास अधिक तपशीलवार संबोधित करतो शब्द आणि मजकूर यांचे संयोजन शिकणार्यांसाठी अधिक प्रभावी आहे विद्यार्थ्यांना अधिक समजण्यासाठी व्हिज्युअल आणि शब्द एकत्र कसे कार्य करू शकतात याचे आणखी एक उदाहरण येथे आहे आपण पाहू शकतो की या प्रतिमेत सौर कुकरची संकल्पना प्रभावीपणे मांडली गेली आहे प्रतिमेत केवळ सौर कुकरचे वेगवेगळे भागच दर्शविले जात नाहीत तर सूर्याच्या किरणांना कसे पकडले गेले आहे आणि स्वयंपाक करण्यात मदत करण्यासाठी परावर्तित किरणांना कसे पकडले जाते हे सुद्धा दर्शवले आहे आता आपण पुढील मल्टीमीडिया तत्त्वाकडे येऊ जे कॉन्टिग्युएटी तत्त्व आहे कॉन्टिग्युएटी तत्त्वाचे दोन भाग आहेत पहिला भाग संबंधित ग्राफिक्सच्या पुढे छापील शब्द ठेवणे आणि दूसरा भाग ग्राफिकसह सिंक्रोनाइझ केलेले बोललेले शब्द असणे मजकूर आणि ग्राफिक्स एकत्रित करून आपण हे सुनिश्चित करू शकतो की विद्यार्थ्यांना ग्राफिक्सचा कोणता भाग सामग्रीमधील कोणत्या शब्दांशी सुसंगत आहे ते शोधावे लागणार नाही हे विद्यार्थ्यांना त्यांचे संज्ञानात्मक स्त्रोत सामग्रीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी समर्पित करण्यास सक्षम करते आता हे एक मजकूर आणि ग्राफिक्स सामग्रीमध्ये वेगळे केलेले आणखी एक उदाहरण आहे जे विद्यार्थ्यांना सामग्रीचे वेगवेगळे भाग वाचण्यासाठी एकतर सामग्रीमधून स्क्रोल करण्याची सक्ती करते किंवा विद्यार्थ्यांना त्यासाठी वारंवार त्यांचे डोळे फिरवावे लागतात हे आपण देखील पाहू शकता कॉन्टिग्युएटी तत्त्व असे सुचविते की ग्राफिक्स आणि त्या संबंधित शब्दांना विभक्त न करता दोन्ही एकमेकांजवळ ठेवावेत आणि वरील समस्या कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आपण आणखी एक उदाहरण पाहू या जे आपण वारंवार स्टेम शास्त्रामध्ये बघतो आपण तथ्ये आणि संकल्पनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रतिमा लेबलांसह वापरतो अशा परिस्थितीत कॉन्टिग्युएटी तत्व शिफारस करते की लेबल लेजेंडच्या रूपात शेवटी किंवा तळाशी किंवा प्रतिमेच्या बाजूला न ठेवता प्रतिमे जवळ ठेवली पाहिजेत आपण पुढे सुरू ठेवण्यापूर्वी येथे आणखी एक प्रतिबिंब स्थान आहे एक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची मालिका विचारतात आणि नंतर सर्व प्रश्नांच्या शेवटी आणि पुढील पृष्ठावर त्यावर ते अभिप्राय देतात अभिप्राया मध्ये फक्त उपलब्ध असलेल्या निवडींच्या यादीचाच समावेश असतो आणि निवड वैध किंवा अवैध का आहे याचे स्पष्टीकरण असते आपणास असे वाटते की हे कॉन्टिग्युएटी तत्त्वाचे अनुसरण करते काळजीपूर्वक आपले उत्तर निवडा आणि मग आपण पुढे जाऊ तुमच्यापैकी बर्याच जणांच्या लक्षात आले असेल की शिक्षकांनी प्रश्नातील प्रत्येक पर्यायांसाठी अभिप्राय देण्याच्या सूचवलेल्या प्रथेचे पालन केले आहे तथापि अभिप्राय कोठे दिला ती जागा ही एक समस्या आहे प्रश्नांच्या मालिकेच्या शेवटी अभिप्राय येतो विद्यार्थ्यास बहुधा प्रश्न पूर्णपणे आठवत नाही किंवा कदाचित प्रश्नाचे फक्त काही भाग आठवतात शिक्षक अनुसरण करतात त्या स्वरूपात प्रश्नांची पुनरावृत्ती केली जात नाही केवळ त्याच्या निवडीची केली जाते आणि ते पण फक्त निवडी वैध आणि अवैध का आहे या स्वरूपात हे निवडींविषयी जे स्पष्टीकरण दिले आहे ते प्रश्नांशी जोडणे हे विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकते म्हणूनच हे कॉन्टिग्युएटी तत्त्वाचे उल्लंघन करीत आहे अभिप्राय देण्यापूर्वी प्रश्नांची पुनरावृत्ती करणे हे या समस्येचे सोपे निराकरण असू शकेल थांबण्यापूर्वी आपण मल्टीमीडिया तत्त्व आणि कॉन्टिग्युएटी तत्त्व यावर एक धावती नजर टाकूया मल्टीमीडिया सिद्धांत असे म्हणतो की केवळ शब्द वापरण्याऐवजी व्हिज्युअल आणि शब्द वापरा कॉन्टिग्युएटी तत्व असे म्हणते की संबंधित ग्राफिक्स जवळ मुद्रित शब्द ठेवा ग्राफिक्स आणि ऑडिओ यांचे समन्वय करा